नमस्कार सर्विस मार्केटिंग विथ अ प्रॅक्टिकल अँप्रोच वरील या सत्रात स्वागत तर आता आपण पाठ क्रमांक २८ पाहू जो विपणन शास्रातील एकात्मिक संवाद व्यवस्थापन भाग एक आहे अश्याप्रकारे याचे दोन भाग आहेत एक म्हणजे विपणन शास्रातील एकात्मिक संवाद आणि एकात्मिक विपणन संवादाचे नियोजन तर सेवा व्यवसायातील प्रत्येक घटक हे सेवेबद्दलच्या जाहिरातींपासून सुरुवात केल्यास सेवा वातावरणामधील सेवेचे भौतिक पुरावे सेवा कर्मचाऱ्यांची वर्तवणूकवृत्ती आणि परस्परसंवाद सेवा प्रदान केल्या नंतर ग्राहकांशी केलेला संवाद असे आहेत हे सर्व सेवेची वैशिष्ट्ये ग्राहकांपर्यंत पोहचवितात वरील सर्व घटक म्हणजे ग्राहकांशी होणाऱ्या संवादाचे विविध प्रकार आहेत हे सर्व मिळून एकात्मिक विपणन संवादाचे गठन करतात ज्याचे संक्षिप्त रूप IMC असे आहे सेवा व्यावसायिकाने काळजीपूर्वक हे पहिले पाहिजे कि ग्राहक संवादाचा प्रत्येक घटक हा सेवा संकल्पनेशी सुसंगत असावा त्यामध्ये मूल्य स्वरूप कार्य आणि ग्राहकास प्राप्त होणारा सेवांचा अंतिम परिणाम यांचा समावेश होतो सातत्याने केलेला सुसंवाद हा ग्राहकांना सेवेचे संपूर्ण चित्र स्पष्ट करण्यास मदत करतो आणि आपल्या सेवेच्या ब्रँड ला इतर स्पर्धक प्रदात्यानंपेक्षा वेगळे करतो या पाठात आपण विपणनाच्या एकात्मिक संवादाची गरज आणि विपणनाच्या एकात्मिक संवादाचे नियोजन कसे केले जावू शकते याची चर्चा करू एकात्मिक विपणन संदेश वहनाची गरज समन्वय असणारे एकात्मिक असे विपणन संदेशवहन गरजेचे आहे जेणेकरून ग्राहकांना व्यवसायाच्या सर्व विभागांकडून समान संदेश प्राप्त होईल जो सेवा संकल्पना आणि त्यांच्या प्रत्यक्ष वितरणाशी जुळणारा असेल यामुळे त्यांच्या मनात सेवेबद्दल योग्य अपेक्षा निर्माण होतील ज्या नंतर सेवा प्रदान करताना जुळणाऱ्या असतील यामुळे आपली सेवा विश्वासार्ह आहे या भावनेसह ग्राहक समाधानी राहतील कारण सेवा खरेदी करण्यापूर्वी त्यांना जे वचन देण्यात आले होते किंवा ते कळवले गेले होते ते त्यांना मिळालेले असेल कंपनी मधील विविध सेवा प्रदात्यांमार्फत आणि भैतिक पुराव्याद्वारे ग्राहकांना आणि संभाव्य ग्राहकांना आपल्या सेवेबाबत सातत्याने संदेश प्राप्त होणे गरजेचे आहे अन्यथा सेवा मिळण्यापूर्वी ग्राहकांना जे आश्वासन दिलेले होते किंवा संवाद साधला होता त्या मध्ये आणि त्यांना प्रत्यक्षात मिळणाऱ्या सेवेत सातत्य नसेल तर ग्राहकांसोबतच्या संवाद मधे दुरावा निर्माण होऊ शकतो पहिले कारण म्हणजे बडेजाव हे आहे प्रतिस्पर्धी काय देऊ शकतात याआधारे कंपनी त्यांच्या सेवा वितरणाबाबत अवास्तव अशी आश्वासन देते यामुळे ग्राहकांच्या अपेक्षा वाढल्या जातात आणि नंतर ती आश्वासने पूर्ण करण्यात ती कंपनी अपयशी ठरते दुसरे म्हणजे ग्राहक शिक्षणा बाबतचे अपयश ग्राहकांना सेवा प्रक्रियेत नेमकी काय भूमिका घ्यायची आहे या बाबत त्यांना प्रशिक्षित केले जात नाही उदाहरणार्थ ग्राहकांना योग्य शिक्षण न मिळाल्यास ते सेल्फ सर्व्हिस असणाऱ्या हॉटेलमध्ये पूर्ण सेवेची अपेक्षा करू शकतात तिसरे म्हणजे परस्परांमधील संवादाचे अपयश ग्राहकांनी काय करणे त्यांना अपेक्षित आहे याबाबतचा पुरेसा संवाद साधण्यात सेवा कर्मचारी अपयशी ठरतात अश्या वेळेस वैद्यकीय दवाखाने रुग्णांनी औषधाचा डोस किती कालावधीनंतर घेणे अपेक्षित आहे हा सल्ला देण्यास अपयशी ठरतात विसंगत भौतिक पुरावे आधीच्या पाठात चर्चा केल्याप्रमाणे भौतिक पुरावे हे सेवा संकल्पनेशी विसंगत असू शकतात आणि ग्राहकांपर्यंत सेवेची संकल्पना पोचवण्यात अपयशी ठरतात ज्यामुळे ग्राहकांच्या मनात अवास्तव अपेक्षा निर्माण होतात एकात्मिक विपणन संवादाचे नियोजन मार्केट बाजारपेठ मिशन उद्दिष्ट मेसेज संदेश मीडिया माध्यम मनी पैसा आणि मेजरमेंन्ट मोजमाप यांचा समावेश असलेल्या 6 एम मॉडेलचा वापर करून एकात्मिक विपणन संवादाचे नियोजन करता येते या सहा एम ची चर्चा खालील परिच्छेदांमध्ये केली आहे बाजारपेठ या संकल्पनेत संवाद प्राप्त करण्यास पात्र असणाऱ्या विशिष्ठ प्रेक्षकांची ओळख निश्चित करणे याचा समावेश होतो उद्दिष्ट याचा अर्थ असा आहे की उपरोक्त निश्चित केलेल्या विशिष्ठ प्रेक्षकांशी संवाद साधून पूर्ण होणाऱ्या उद्दिष्टाची ओळख करून देणे संदेश या संकल्पनेमध्ये संवादाची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी जो निरोप त्या विशिष्ट ग्राहकांपर्यंत पोहचविला जातो त्याचा समावेश होतो माध्यम या संकल्पनेत लक्ष्यित प्रेक्षकांच्या माध्यम वापराच्या सवयी ओळखणे याचा समावेश होतो जेणेकरून योग्य अश्या माध्यमांचा वापर करून त्या लक्षित प्रेक्षकांपर्यंत पोहोचता येईल समजा लक्ष्यित ग्राहकांकडे टेलिव्हिजन संच नाहीत तर ते रेडिओ होर्डिंग किंवा पोस्टर्स च्या माध्यमातून पोहोचले पाहिजे अश्याप्रकारे जर समजा कि लक्ष्यित बाजारपेठेत टेलिव्हिजन संच नाहीत तर ते रेडिओ होर्डिंग किंवा पोस्टर्स मार्फत तेथे पोहोचले पाहिजे त्याचप्रमाणे जर लक्ष्यित प्रेक्षकांमध्ये टेलिव्हिजनवर क्रीडा विषयक कार्यक्रम पाहण्यात चांगलेच रसिक असतील तर स्टार स्पोर्ट ई इत्यादी सारख्या दूरदर्शन वरील प्रसिद्ध क्रीडा माध्यमाच्या आधारे त्यांच्या पर्यंत निरोप पोहचवता येतो पैसा यामध्ये संदेश वाहनाच्या कार्यक्रमाकरिता बाजूला ठेवलेल्या अंदाज पत्रकाचा समावेश होतो जरी बहुतांश कंपन्या संदेश वहनाच्या हेतूने त्यांच्या अंदाजपत्रकातून २ ते ३ टक्के रक्कम बाजूला काढून ठेवत असतात तरी वरील चार एम वर काम करून वर्षाकरिता नियोजित संदेश वाहनाच्या खर्चाचा अंदाज बांधणे हे अधिक चांगले आहे मोजमाप यामध्ये हेतू साध्य करण्या करीता संदेश वाहनातील किती गुंतवणूक परिणामकारक आहे आणि संदेश वाहनाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर प्रभावी होण्याकरीता लागणारी तडजोड करणे याचा समावेश होतो 1961 मध्ये प्राध्यापक लॅविज आणि स्टेनर यांनी सादर केलेल्या प्रभाव मॉडेल मधील पदानुक्रम वापरून पहिले तीन एम म्हणजे मार्केट मिशन आणि मेसेज निश्चित केले जाऊ शकतात सदरील मॉडेल खालील तक्त्यात दिलेले आहे तर येथे आपण पाहतो की तीन टप्पे आहेत त्यातून त्यांना खरेदीच्या टप्प्यावर पोहोचण्यासाठी ग्राहकांनी या टप्प्यामार्फत जाणे आवश्यक आहे म्हणून हे विशिष्ट मॉडेल उच्च संलग्नता किंवा उच्च सहभाग उत्पादनांसाठी चांगले आहे अश्याप्रकारे आपण येथे पाहतो आहेत कि ग्राहकांची स्थिती हि जागरूकता आणि ज्ञान या पातळीवर आहेत जे कि संज्ञानात्मक टप्प्यात किंवा विचार करण्याच्या टप्प्यात किंवा समजण्याच्या टप्प्यात आहे पुढील टप्पा जो भावनिक टप्पा आहे येथे ग्राहकाला उत्पादन आवडले पाहिजे इतर ब्रॅण्डच्या तुलनेत आपल्या ब्रॅण्डला प्राथमिकता दयावी लागेल आणि ते उत्पादन खरेदी करण्यास तो तयार असावा आणि मग वर्तणुकीचा टप्पा येतो किंवा संज्ञानात्मक अवस्था जिथे ती व्यक्ती उत्पादन किंवा सेवा खरेदी करण्यासाठी पुढे येतो म्हणून येथे संज्ञानात्मक टप्प्यात संदेश प्रकार हे केवळ साधे प्रक्षेपण किंवा जिंगल्स यांच्या मार्फत जागरूकता निर्माण करण्यासाठी वापरले जातात प्रक्षेपणाचा वैशिठ्यपूर्ण फायदा हा ज्ञान वाढवणे आणि इतरांना सेवा आवडण्याबद्दल भावनिक संदेश देणे हा आहे इतर सेवांच्या तुलनेत आपल्या सेवेचा संदर्भ देत ग्राहकांना अश्या प्रकारची सेवा खरेदी करण्याबाबत मन वळविण्याकरीता आणि त्यानंतर अंमलबजावणी करीताचा निरोप दिला जातो ज्यामुळे ग्राहकांना लक्षात येईल की त्यांना ती सेवा खरेदी करायची आहे आणि जर त्यांनी ती सेवा आधीच विकत घेतली असेल तर अंमलबजावणी संदेश त्याला सांगेल की त्यांनी ती खरेदी करून हुशारी केली आहे HEM मॉडेलच्या आधारावर व्यापारी क्षेत्रातील संभाव्यता आणि ग्राहकांचे सर्वेक्षण केले जाते जेणेकरून ग्राहकांच्या प्रत्येकी सहा स्थितीमधील लोकसंख्येची टक्केवारी निश्चित केली जाईल कंपनीच्या संवादमधील आणि त्यांचे लक्ष्यित ग्राहक यांमधील अंतर आता सहज ओळखता येते याची देखभाल सहा Ms मॉडेल मधील मार्केट म्हणजेच बाजारपेठ घेते आता पुढील संवादाचे उद्दिष्ट ओळखले जाऊ शकते अश्याप्रकारे हेतू आता सृजनशीलपणे संक्षिप्त स्वरूपात लिहिले जाऊ शकते जसे की लक्ष्यित ग्राहकांमध्ये 40 टक्के ब्रँड बद्दल आणि 25 टक्के ग्राहकांमध्ये ब्रँड च्या प्राथमिकतेबद्दल सकारात्मक भावना निर्माण करणे तर या प्रकारे आपण ATP लिहू अश्याप्रकारे 6 एम मॉडेलचा दुसरा एम मिशन म्हणजे उद्दिष्ट स्पष्ट झाले कंपनीचे विपणन विभाग हे क्रिएटिव्ह ब्रिफ जाहिरात एजन्सीला देते जे संदेशाची संरचना करू शकतात संदेशामध्ये तर्कसंगत घटक असावे ज्यामध्ये त्यांच्या गरजा भागविणाऱ्या पर्यायी मार्गांच्या तुलनेत व इतरांच्या तुलनेत आपल्या सेवेच्या वैशिष्ठपूर्ण फायद्याचा समावेश असावा दुसरीकडे संदेशात ग्राहकांना भावनिक आवाहन असू शकते सेवेबद्दल सकारात्मक भावना निर्माण करण्यासाठी किंवा त्यांच्या भावनांना सुदृढ करण्या चा येथे समावेश असतो त्यांनी आधीच सेवेचा अनुभव घेतला असेल तर तिसरा एम मॅसेज हा ती काळजी घेतो आता एजन्सी माध्यमांना संदेश प्रसारित करण्याकरता विशिष्ट माध्यम वापरण्याची शिफारस करते हि शिफारस निवडक ग्राहकांचा प्राधान्यक्रम संदेश वितरण करण्यामधील प्रभाव जो सेवा आणि संदेश यांची वैशिष्ट्ये यावर अवलंबून असतो उदाहरणार्थ निवडक प्रेक्षकांना भावनिक संदेश देण्यासाठी नियतकालिकांना प्राथमिकता दिली जाईल तर अधिक जास्त प्रेक्षकांसाठी दूरदर्शन वापरले जाईल विविध प्रकारच्या माध्यमांचे फायदे आणि तोटे पुढील टेबलमध्ये दिले आहेत हे कॉम्युनिकेशन मॉडेल मधील माध्यम या ४थ्या M ची देखरेख करतात तर या स्लाइडमध्ये आता आपण विविध प्रकारच्या माध्यमांचे फायदे आणि तोटे पाहू माध्यम फायदे आणि तोटे येथे लिहिलेले आहेत पहिले माध्यम म्हणजे वर्तमानपत्र या माध्यमाचा फायदा हा आहे कि याची व्याप्ती जास्त आहे आणि तोटा म्हणजे त्यांचे आयुष्य कमी आहे उत्पादनाची गुणवत्ता खराब आहे दूरदर्शन इंद्रियांना आकर्षित करते जास्त लोकांचे लक्ष वेधून घेते आणि तोटा म्हणजे जास्त खर्च थेट पत्रव्यवहार निवडक ग्राहकवर्ग वैयक्तिकरण स्पर्धा नाही पण जास्त किंमत रेडिओ मोठ्या प्रमाणावर प्रसारण निवडक प्रेक्षक कमी खर्च परंतु केवळ संवादाचे सादरीकरण नियतकालिके उच्च दर्जाचे उत्पादन निवडकता विश्वासार्हता आणि प्रतिष्ठा पण मुख्य कालावधीतील दीर्घ जाहिरात खरेदीचा खर्च मैदानावरील जाहिरात जाहिरात दिसण्याची पुनरावृत्ती कमी खर्च कमी स्पर्धा परंतु केवळ त्या वाटेवरून जाणाऱ्या प्रवाश्यांपुरती मर्यादित यलो पेजेस विस्तृत पोहच कमी खर्च ग्राहकांसाठी प्रभावी माहितीसंग्रह तर तोटे म्हणजे उच्च स्पर्धा आणि सृजनशीलतेमधील मर्यादा वृत्तपत्रे उच्च निवडकता परस्पर संवादाची संधी आणि कमी खर्च परंतु याचा खर्च दूरवर जाऊ शकतो माहितीपत्रक सादरीकरणा वरील पूर्ण नियंत्रण परस्परसंवाद साधणारे परंतु याचा खर्च देखील अधिक होऊ शकतो दूरध्वनी वैयक्तिक संवाद साधण्याची संधी आहे मात्र याचा खर्च जास्त आहे आणि शेवटी इंटरनेट परस्पर संवाद आणि कमी खर्च केवळ संगणक वापरनाऱ्यानाच इंटरनेटद्वारे तो संदेश मिळेल 6Ms मॉडेल नुसार 5 वा एम हा मनी म्हणजे पैसा किंवा अंदाजपत्रक हा आहे जाहिरात कार्यक्रमाच्या अंदाजपत्रका पर्यंत येण्याचे 4 प्रमुख मार्ग आहेत ते निधीची उपलब्धता विक्रीची टक्केवारी तुलनात्मक समता पद्धत आणि उद्दिष्ट आणि कार्य पद्धत हे ४ प्रमुख मार्ग आहे निधीची उपलब्धता याचा अर्थ या प्रकारात व्यवस्थापक मंडळ तसेच विपणन वित्त आणि इतर विभागाच्या मदतीने अंदाज पत्रकास अंतिम स्वरूप देतात तो निधी संवाद साधण्याच्या कार्यक्रमावर खर्च करण्यासाठी उपलब्ध करून दिला जातो विक्री आधारित शेकडेवारीची पद्धत या पद्धतीमध्ये अंदाजित विक्री किंवा मागील वर्षीच्या विक्रीची टक्केवारी नुसार अंदाजपत्रकाचा समावेश होतो इतर पक्षांसोबतची तुलनात्मक पद्धत या पद्धतीत प्रतिस्पर्ध्यांद्वारे निर्धारित केलेल्या अंदाजपत्रकाचा अभ्यास केला जातो आणि कंपनीच्या विक्रीचे प्रमाण निश्चित करून त्यानुसार संवाद साधण्याच्या कार्यक्रमासाठी निधी निश्चित केला जातो उद्दीष्ट आणि कार्यपद्धती या पद्धतीमध्ये जाहिरात कार्यक्रमाचे उद्दीष्ट निश्चित केले जातात प्रभावी जाहिरात कार्यक्रमासाठी आवश्यक असणाऱ्या सकल मानांकन बिंदू किंवा GRP पर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक ती पोच आणि वारंवारता मोजली जाते आणि मग आवश्यक असलेला GRP खरेदी करण्यासाठी लागणारे पैसे खर्च करण्याचे नियोजन केले जाते एकदा तो संदेश प्रसारीत झाल्यानंतर 6 एम च्या संवाद मॉडेल नुसार संवादाच्या कार्यक्षमतेचे मूल्यमापन हे निश्चित उद्दिष्टांच्या तुलनेत होणे आवश्यक आहे असे मोजमाप करणे हे साहवे एम आहे आणि हे मूल्यमापन बाजारपेठेच्या संशोधनाद्वारे केले जाऊ शकते यामुळे संदेश वितरणाच्या कार्यक्रमामधील कोणतीही कमतरता दूर करण्यासाठी सुधारणात्मक कारवाई करण्यास मदत होईल या पाठात आपण एकात्मिक विपणन संवादाची आवश्यकता आणि त्याचे नियोजन कसे केले पाहिजे यावर चर्चा केली आहे पुढील धड्यात आम्ही कम्युनिकेशन मिक्स आणि तुमच्या सेवा वितरणाबद्दल ग्राहकांशी योग्य संवाद कसा साधायचा याबद्दल चर्चा करू मला आशा आहे की हे सत्र आपल्याला मदत करेल